या शिक्षण संवादामध्ये आपल्याला गुंतण्यासाठी चित्रफितीच्या रूपातील उपलब्ध असलेल्या तत्त्वे आणि रणनीती पाहूया आपण प्रतिबिंबित ठिकाणावरून प्रारंभ करूया इयत्ता ९वी ची शिक्षिका हेमाला रसायनशास्त्र अभ्यासक्रमात अणू आणि रेणूंबद्दलच्या धड्यांसाठी चित्रफित सामग्री तयार करायची आहे अणू परमाणू अणू द्रव्ये आणि त्या सामग्रीसाठी आवश्यक असलेल्या इतर अनेक विषय आणि सह विषय सारख्या संकल्पनांचा अंतर्भाव करण्यासाठी तिने दोन तासांची चित्रफित चित्रित करण्याचा निर्णय घेतला आहे ती तुमचा 2 तासांची चित्रफित तयार करण्याबद्दल सल्ला घेते आपली मुख्य सूचना काय असेल दिलेल्या निवडींमधील सर्वोत्कृष्ट उत्तर निवडा आणि नंतर शिक्षण संवाद पुन्हा सुरू करा हेमाला कुणी काय सल्ला देऊ शकतो याबद्दल प्रदान केलेल्या विविध पर्यायांवर आपण चर्चा करूया प्रथम सूचना प्रथम संभाव्य सूचना म्हणजे चित्रफित आकर्षक बनविण्यासाठी दृष्यमान समाविष्ट करणे असो हे महत्त्वपूर्ण असू शकते आणि यामुळे व्यस्तता किंवा काहीतरी सुधारू शकते जे कधीकधी ते नव्हते तो आपण घेतलेला आराखडा तयार करण्याचा पहिला निर्णय नाही तसेच आपण दृश्यमानाबद्दल विचार करत असल्यास त्यांचे शैक्षणिक अर्थपूर्ण असणे आवश्यक आहे आणि आपण ते फक्त आकर्षणासाठी समाविष्ट केलेले नाहीत इतर पर्याय चित्रफितीच्या लांबीशी संबंधित आहे एकाधिक लहान चित्रफितीमध्ये मुख्य चित्रफित तोडणे खूप महत्वाचे आहे २ तास खूप जास्त आहेत तथापि पर्याय चित्रफितीची लांबी निश्चित ठेवण्यासाठी २० मिनिटांचा पर्याय आहे १० मिनिटांचा किंवा १२ मिनिटांचा किंवा २० मिनिटांचा किंवा ३ मिनिटांचा असावा असे कोणतेही खरे औचित्य नाही आम्हाला असे सांगणारे कोणतेही मार्गदर्शक तत्त्व नाही एकाधिक लहान चित्रफितीमध्ये अधिक लांब चित्रफिती तोडण्याचा मुख्य मुद्दा म्हणजे तार्किक विलग ठिकाण ओळखणे आणि नंतर चित्रफित कशी बनवायची हे ठरविणे तर इथल्या मुख्य हा आराखडा बनवण्याच्या तत्त्वाला तुकडे करणे असे म्हणतात आणि तुकडे करणे याचा अर्थ असा आहे की विशिष्ट सामग्री अर्थपूर्ण लहान घटकांमध्ये तोडली जाणे आवश्यक आहे तर हे सर्व काही तोडण्यामागे आहे परंतु येथे 3 प्रमुख शब्द असे आहेत एक तूटफूट झालेला एक लहान घटक आणि ज्या मुख्य गोष्टीकडे आपण लक्ष द्यावे ते म्हणजे अर्थपूर्ण असणे तर मग सामग्रीचा मोठा तुकडा आपण कसा तोडू आपण त्याचे छोटे तुकडे अर्थपूर्ण लहान तुकडे ओळखण्याचे कसे ठरवू शकतो तर त्या करण्याचा एक मार्ग म्हणजे नैसर्गिकरित्या होणार्या विराम बिंदूंचा विचार करणे आणि एक शिक्षक म्हणून हे विराम बिंदू कोठे आहेत हे आम्हाला माहित असते उदाहरणार्थ एक छोटी संकल्पना स्पष्ट केल्यानंतर आपल्याला एखादे उदाहरण द्यावयाचे आहे हा एक विराम बिंदू होऊ शकतो जेव्हा एखादा विशिष्ट विषय पुढील तपशिलामध्ये शोधला जाण्याची आवश्यकता असेल तेव्हा आणखी एक विरामदायक बिंदू असू शकतो किंवा जेव्हा मुख्य विषयावरुन किंचित वेगळ्या विषयावर थोडेसे विचलन करणे आवश्यक असते कधीकधी वर्गात विशिष्ट बिंदू स्पष्ट करणे आवश्यक असते तुम्हाला हे माहित असेल कारण त्या ठिकाणी एक प्रश्न असेल कधीकधी विशिष्ट संकल्पनेस अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी प्रात्यक्षिकेची आवश्यकता असू शकते म्हणूनच हे सर्व मुद्दे आहेत जेथे थांबा घेणे स्वाभाविक आहे आणि विराम देणे स्वाभाविक आहे आणि अर्थपूर्ण भाग तयार करण्यासाठी हे ओळखले जाऊ शकते म्हणून जेव्हा आपण एखादा लहान चित्रफित तयार करत असाल तेव्हा तंत्रज्ञानाद्वारे काहीही केले जाण्यापूर्वी प्रथम सामग्रीची निवड करा हे आपण कागदाचा उपयोग करून सुद्धा करू शकतो आणि मग निर्णय घ्या की एक भाग किंवा दोन भाग एकाच चित्रफितीमध्ये समाविष्ट करावेत की नाहीत या अभ्यासक्रमामध्ये आपण पाहिले असेल की आपल्याकडे एका विषयामध्ये अनेक शिक्षण संवाद आहेत आणि आपण आता हे लक्षात घेण्यास प्रारंभ करू शकता की प्रत्येक शिक्षण संवाद एका वेळी एक किंवा कदाचित दोन भागांशी संबंधित आहे आणखी एक महत्त्वाचे रचना तत्व निवडण्याव्यतिरिक्त क्रियाकलापांसह भागांमध्ये कपात करणे आता आपण भागांची मुख्य रचना तत्त्वे पाहिली आणि भागांमध्ये क्रियाकलापांसह प्रतिच्छेदन करणे या रचना तत्त्वांचा समावेश करण्यासाठी काही धोरणे पाहू जेणेकरून आपण सामग्रीसह शिकाऊ गुंतवणूकीकडे लक्ष देऊ सर्वप्रथम चित्रफित लहान करणे हे होते आपण हा नमुना अवतरण चिन्हांमध्ये ठेवू शकतो कारण ते खरोखर किती लहान आहेत हे ठरविणे खरोखरच शिक्षक आणि सूचना देणाऱ्यावर अवलंबून आहे परंतु तसे करण्याचा मार्ग म्हणजे तार्किक विराम बिंदू आणि भागांची ओळख पटविणे आणखी एक धोरण म्हणजे मुख्य मुद्द्यांवरील चित्रफित भाष्य करणे जेणेकरुन एक शिकाऊ चित्रफितीच्या या उपमुद्द्यांमध्ये चित्रफितीमध्ये मागे व पुढे जाऊ शकेल सक्षम मार्गदर्शन करण्यासाठी मागे जा आणि पुढे जा विराम द्या यांना समाविष्ट केले जाऊ शकते दुसरी रणनीती म्हणजे तार्किक मुद्दा मिळालेल्या भागातील लहान क्रियाकलापांना छेदून विराम देणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण या अभ्यासक्रमामध्ये वापरत असलेले प्रतिबिंब ठिकाण या शिकण्याच्या संवादाच्या सुरूवातीस जसे आपण केले त्याप्रमाणे आपण छोट्या मूल्यांकन प्रश्नांचा रचनात्मक मूल्यांकन प्रश्नांचा समावेश करू शकतो जिथे शिकाऊ एकाधिक निवड प्रश्नावर क्लिक करू शकेल तर ही रचनेची तत्त्वे आणि धोरणे महत्त्वाची का आहेत भाग पाडणे किंवा तुकडे करणे शिकणार्यांना त्यांच्या अंतर्गत संज्ञानात्मक काम व्यवस्थापित करण्यास मदत करते तर ते कार्यरत स्मरणशक्तीवर जादा झालेले ओझे कमी करते आणि शिकणारे एका वेळी फक्त लहान भागांवर लक्ष देण्यास सक्षम होतील आणि यामुळे त्यांना मुख्य माहितीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते नवीन माहितीच्या प्रवाहावर नियंत्रण करण्यास मदत होते तर अगदी थोडीशी आव्हान आणि काही प्रमाणात अडचण येथे घेणे हितावह आहे म्हणून जोपर्यंत शिकणारा त्यावेळेस चर्चा होत असलेल्या विशिष्ट गोष्टींवर आणि त्या विशिष्ट सामग्रीवर लक्ष केंद्रित करू शकतो हे माहितीच्या संरचनेवर जोर देण्यात मदत करते या रणनीती ज्या कार्यरत स्मरणशक्ती आणि शिकणार्याचे लक्ष प्रभावित करते त्या सामग्रीसह शिक्षित गुंतवणूकीत सुधारणा होऊ शकते शिकाऊ केंद्रीत ई सामग्रीचे अभिकल्पक म्हणून आपल्यासाठी घेऊन जाण्या सारखे काय आहे एक दीर्घ व्याख्यानमाला तयार करत नाही त्याऐवजी नैसर्गिकरित्या होणार्या विराम बिंदूंच्या आधारे लहान अर्थपूर्ण घटकांमध्ये चित्रफित बनवा आणि क्रियाकलाप आणि मूल्यांकन असलेल्या दोन परस्पर सामग्रीमध्ये परस्पर क्रियाशीलता समाविष्ट आहे प्रतिबिंब स्थळांद्वारे क्रियाकलापांद्वारे शिकणे आणि चित्रफितीदरम्यान रचनात्मक मूल्यांकन यासारख्या धोरणांद्वारे शिकाऊ नियंत्रण समाविष्ट आहे पुढील काही शिक्षण संवादांमध्ये आपण सामग्रीसह विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी काही इतर रणनीती पाहू त्यापैकी काही चित्रफितीमध्ये चित्रफित सामग्री क्रियाकलापांकडे लक्ष देतात आणि काही चित्रफिती दरम्यान क्रियाकलाप तयार करून सामग्रीमध्ये विद्यार्थ्यांना कसे गुंतवायचे ते आहेत धन्यवाद